मागच्या लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रियल कम्युनिकेशन सपोर्ट करणेसाठीच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट पहिल्या आपण नॉन इंडस्ट्रियल सिनारिओ साठी रेगुलर प्रोटोकॉल इंडस्ट्रियल कॉन्टेक्सट मध्ये युज करण्यासारखे नाही असे पाहिले इंडस्ट्री स्पेसिफिक रिक्वायरमेंट म्हणजे काय ते आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिले आपण डिफरंट प्रोटोकॉल पाहिले आहेत उदाहरणार्थ मॉडबस TCP फील्ड बस सूट प्रोटोकॉल प्रोटोकॉल मास्टर स्लेव्ह डिव्हाइसेस दरम्यान कम्युनिकेशन सपोर्ट प्रोव्हाइड करतोआणि इंडस्ट्रियल कम्युनिकेशन सिनारिओ साठी मदत करतो आपण आता पुढे जाऊन इतर काही डिफरंट प्रोटोकॉल पाहू पुढचा प्रोटोकॉल प्रोफिबस आहे बेसिकली त्याचा फुल फॉर्म प्रोसेस फिल्ड बस असा आहे आपण त्याबद्दल चर्चा करू हा पर्टिक्युलर प्रोटोकॉल इंडस्ट्री स्टॅंडर्ड IEC 61158 वर आधारित आहे प्रोफिबस प्रोटोकॉल फिल्ड बस टेक्नॉलॉजी प्रोटोकॉल आहे आणि तो इतर बरेच प्रोटोकॉल सपोर्ट करतो इन्सिडेंटलि मी येथे हे नमूद करू इच्छितो की हा प्रोटोकॉल सर्वप्रथम जर्मनीमध्ये 1980 दरम्यान प्रपोज केला गेला आणि तो सिमेंस ने वापरला हा प्रोटोकॉल सायकलिक आणि असायकलिक कम्युनिकेशन सपोर्ट करतो अलार्म हँडलिंग कम्युनिकेशन सिनारिओ साठी अत्यंत ऍट्रॅक्टिव्ह एसिंक्रोनस मेसेजिंग पद्धत देखील सपोर्ट करतो अशा प्रकारच्या सिनारिओ साठी प्रोफिबस प्रोटोकॉल खूप उपयुक्त आहे प्रोफिबस प्रोटोकॉल चे तीन व्हरायंट आहेत सर्वप्रथम प्रोफिबस FMS म्हणजे फिल्डबस मेसेज स्पेसिफिकेशन या प्रकारात बेसिकली PCs आणि PLCs दरम्यान कम्युनिकेशन हँडल केले जाते पुढचा प्रोफिबस DP DP म्हणजे डिसेंट्रलाइज पेरिफेरल्स या प्रकारात बेसिकली RS484 कम्युनिकेशन एकाच वेळी 32 डिव्हाइसेस 1900 मिटर ते 10 किलोमीटर 4 रिपीटर च्या साह्याने सपोर्ट केले जाते स्पीड 9 6 Kbps ते 12 Mbps दरम्यान व्हेरी होतो त्यानंतर प्रोफिबस PA PA म्हणजे प्रोसेस ऑटोमेशन PA बेसिकली स्पीड 31 2 Kbps सपोर्ट करतो हा प्रकार मॅंचेस्टर बस पावर युज करतो MBP हझार्ड एन्व्हायरमेंट मध्ये खूप उपयुक्त आहे कारण हा प्रकार अशा पद्धतीने बिल्ट करण्यात आला आहे की MBP अशा हझार्ड एन्व्हायरमेंट मध्ये डेटा ट्रान्सफर करू शकतो प्रोफिबस ला 2 लेयर्स आहेत पहिले डेटा लिंक लेयर आणि दुसरे फिजिकल लेयर नेटवर्क टोपोलॉजी च्या दृष्टीने विचार करता प्रोफिबस प्रोटोकॉल मध्ये बस टोपोलॉजी पॉप्युलर आहे आणि त्या बसेस आपण मागे पाहिलेल्या मॅंचेस्टर बस पावर टेक्नॉलॉजी वापरतात 1900 मिटर पर्यंत कम्युनिकेशन सपोर्ट केला जातो MBP टेक्नॉलॉजी डेटा तसेच पॉवर ट्रान्समिशन दोन्ही हझार्ड एन्व्हायरमेंट मध्ये सपोर्ट करते पुढे इंटर बस प्रोटोकॉल येतो हा पर्टिक्युलर प्रोटोकॉल 1987 मध्ये फोनिक्स कॉन्टॅक्ट कंपनीने डेव्हलप केला आहे हा पर्टिक्युलर प्रोटोकॉल EN50254 तसेच IEC 61158 युरोपियन स्टॅंडवर स्टॅंडर्ड वर आधारित आहे हा पर्टिक्युलर प्रोटोकॉल PCs PLCs आणि स्पेशल अरेंज IO मॉड्यूल दरम्यान सिरीयल कम्युनिकेशन सपोर्ट करतो स्पेशल अरेंज IO मॉड्यूल त्यानंतर डिफरंट सेंसर आणि अक्टूएटर्स कनेक्ट करतात बेसिकली इंटर बस प्रोटोकॉल्स मध्ये कम्युनिकेशन स्पेक्ट्रम वाइडली व्हेरी होत असतो तो PCs PLCs IO डिव्हाइसेस सेंसर आणि अक्टूएटर्स इत्यादी कव्हर करतो सर्वच प्रकारचे कम्युनिकेशन इंटर बसने सपोर्ट केले जातात एप्लीकेशन एरियाच्या दृष्टीने विचार करता सेंसर आणि अक्टूएटर्स रिलेटेड एप्लीकेशन प्रोडक्शन प्रोसेस इंजीनियरिंग मशीन सिस्टम इत्यादी प्रकारचे एप्लिकेशन्स सपोर्ट केले जातात प्रोटोकॉल चे इतर फीचर्स म्हणजे नेटवर्क टोपोलॉजी च्या दृष्टीने विचार करता प्रोफिबस प्रोटोकॉल मध्ये रिंग टोपोलॉजी कनेक्टिविटी 512 सबस्क्राईबर साठी सपोर्ट केली जाते 13 किलोमीटर बरीच लांब अशी बस लेंग्थ असते 13 किलोमीटर पर्यंतचे ऑपरेशन इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट मध्ये हे खूप हेल्पफुल ठरते आधी पाहिल्याप्रमाणे मास्टर स्लेव्ह कम्युनिकेशन आर्किटेक्चर असते इंटर बस प्रोटोकॉल द्वारे 500Kbps ट्रान्समिशन रेट सपोर्ट केला जातो पुढे CC लिंक प्रोटोकॉल येतो CC म्हणजे कंट्रोल आणि कम्युनिकेशन लिंक प्रोटोकॉल हा बेसिकली ओपन इंडस्ट्रियल नेटवर्क प्रोटोकॉल आहे याठिकाणी आपण डिफरंट प्रोटोकॉल टाईप बद्दल बोलत आहोत डिफरंट कंपनी उदाहरणार्थ सिमेंस मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन यांनी प्रोटोकॉल डेव्हलप केले आहे स्नाईडर इलेक्ट्रिक सारख्या डिफरंट कंपन्यांनी त्यांच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट सॅटिसफाय करण्यासाठी स्वतःचे डिफरंट प्रोटोकॉल डेव्हलप केले आहे त्यांचे प्रोटोकॉल बरेच पॉप्युलर आणि स्टॅंडर्ड झाले आहेत असे प्रोटोकॉल इंडस्ट्रि स्टॅंडर्ड कम्युनिकेशन प्रोटोकॉल म्हणून वाइडली वापरले जात आहे CC लिंक प्रोटोकॉल 1997 मध्ये मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन ने प्रपोज केला CC लिंक प्रोटोकॉल EN954 आणि IEC 61508 स्टॅंडर्ड वर आधारित आहे तसेच ISO स्टॅंडर्ड 15693 आणि 14443 ला कंपॅटिबल आहे हा प्रोटोकॉल डिफरंट मॅन्युफॅक्चर ने प्रोड्युस केलेले डिफरंट डिव्हाइसेस कम्युनिकेशन साठी इनेबल करतो CC लिंक प्रोटोकॉल द्वारे डिफरंट डिव्हाइसेस मधील इंटरोपरेबिलिटी लार्जे एक्सटेन्ड सपोर्ट केली जाते CC लिंक प्रोटोकॉल चे डिफरंट एप्लिकेशन म्हणजे फॅसिलिटी मॅनेजमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन प्रोसेस कंट्रोल ऑटोमेशन इत्यादी होय CC लिंक प्रोटोकॉल चे चार व्हरायंट वर स्लाईड मध्ये दाखवल्या प्रमाणे आहेत स्टॅंडर्ड CC लिंक प्रोटोकॉल CC लिंक LT प्रोटोकॉल CC लिंक सेफ्टी प्रोटोकॉल आणि CC लिंक इंडस्ट्रियल ईथरनेट प्रोटोकॉल सीसी लिंक स्टॅंडर्ड इन्फॉर्मेशन आणि कंट्रोल डेटाचे ट्रान्समिशन सुलभ करते सीसी लिंक LT सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्सचे सोयीस्कर इम्पलेमेंटेशन आणि ते कनेक्ट करते सीसी लिंक सेफ्टी सीसी लिंक प्रोटोकॉल वर आधारित आहे आणि सीसी लिंक इंडस्ट्रियल ईथरनेट डिव्हाइस मॉनिटरिंग ऑपरेशन आणि डेटा ट्रान्समिशन इनेबल करते CC लिंक प्रोटोकॉल चे चार व्हरायंट साठी डेटा ट्रान्समिशन रेट स्टॅंडर्ड CC लिंक प्रोटोकॉल 10 Mbps CC लिंक LT प्रोटोकॉल 2 5 Mbps CC लिंक सेफ्टी प्रोटोकॉल 10 Mbps आणि CC लिंक इंडस्ट्रियल ईथरनेट प्रोटोकॉल 1 Gbps याप्रमाणे असतात CC लिंक प्रोटोकॉल चे इतर फीचर वर स्लाईड मध्ये दाखविले आहे CC लिंक प्रोटोकॉल मध्ये कम्युनिकेशन स्पीड 2 5 Mbps ते 1Gbps इतका व्हेरी होत असतो फिल्ड बस साठी ट्रान्समिशन डिस्टन्स 100 मीटर आणि कंट्रोल 550 मीटर असतो ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी 13 56 MHzs असते हा प्रोटोकॉल डुप्लेक्स आणि सिंगल ट्रान्समिशन लाईन्स आणि ओव्हर ऑल डिटर्मनिस्टिक कम्युनिकेशन सपोर्ट करतो प्रोटोकॉल डिव्हाइसेस कडे जाण्याआधी आपण CC लिंक प्रोटोकॉल कसा वर्क करतो ते समजून घेऊ आपल्याकडे डिफरंट डिव्हाइसेस आहेत आपण त्यांना स्लेव्ह डिव्हाइसेस म्हणूया आपल्याकडे कंट्रोलर डिव्हाइसेस मास्टर डिव्हाइसेस आहेत स्लेव्ह डिव्हाइसेस डिफरंट ऑपरेटर ऑपरेट करतात आणि मास्टर डिव्हाइसेस कंट्रोलर ऑपरेट करतात आपल्याकडे डिफरंट बस आहेत PLCs PLC1 PLC2 PLC n आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे डिफरंट PCs इंडस्ट्रियल PCs HMI डिव्हाइसेस आहेत PLC डिफरंट थिंग्स सपोर्ट करतात उदाहरणार्थ 1 PLC सेफ्टी रिक्वायरमेंट केटर करते इतर PLC अदर रिक्वायरमेंट केटर करतात हा पर्टिक्युलर CC लिंक प्रोटोकॉल पर्टिक्युलर बस CC लिंक आणि CC लिंक IE कंट्रोल त्याचप्रमाणे पर्टिक्युलर PLC सेन्सर्स कनेक्ट करते उदाहरणार्थ सेंसर 1 सेंसर 2 इत्यादी डिफरंट कॅमेरा उदाहरणार्थ कॅमेरा 1 कॅमेरा 2 इत्यादी डिफरंट ट्रान्समिशन डिव्हाइसेस देखील CC लिंक पार्ट वापरतात एखाद्या पार्ट साठी आपण मोटार कनेक्शन वापरू शकतो मोटर डिव्हाइसेस ड्राईव्ह करू शकता मोटर चे वेगवेगळे टाईप असू शकतात उदाहरणार्थ सर्वो कंट्रोल याठिकाणी आपण CC लिंक IE वर्जन वापरू शकतो ते एक्सटेंड होऊ शकते PLC इतर टाईपचे सेन्सर्स किंवा स्वीच गियर केटर करू शकते तेव्हा आपण डिफरंट थिंग्स एक्सटेंड करू शकतो मला येथे तुम्हाला या प्रोटोकॉलचे विविध प्रकार म्हणजे आयई कंट्रोल बेसिकमास्टर आणि स्लेव्ह या मास्टरला जोडताना या विशिष्ट रीतीने जोडताना बस प्रोटोकॉल इत्यादी तर आता आपण पुढे जाऊ आणि डिव्हाइस नेटकडे पाहू डिव्हाइस नेट स्टॅंडर्ड कंट्रोलर एरिया नेटवर्क प्रोटोकॉल वर आधारित आहे CAN प्रोटोकॉल डिफरंट सेंसर अक्टूएटर्स आणि PLC यांना लींक करतो तसेच दरम्यान कम्युनिकेशन करण्यासाठी डेटा लींक लेयर स्टॅंडर्ड सिरीयल कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतो डिव्हाइस नेट डिफरंट सेंसर अक्टूएटर्स आणि PLC दरम्यान कम्युनिकेशन साठी मदत करतो हा प्रोटोकॉल CAN प्रोटोकॉल वर आधारित आहे सेफ्टी डिव्हाइसेस इनपुट आउटपुट नेटवर्क डिव्हाइस नेट प्रोटोकॉल ची मदत घेऊ शकतात डिव्हाइस नेट चे डिफरंट फीचर्स आहे कंट्रोलर एरिया नेटवर्क मधील डेटा फ्रेम च्या मदतीने कन्वे होतो फ्रेमच्या फॉर्म मध्ये हे काही नवीन नाही फ्रेममध्ये आयडी फील्ड आहे जे 11 बिट्सचे आहे आणि डेटा फील्ड 8 बाइटचे आहे तर हे बेसिकली सीएसएमए एनबीए चॅनेल स्कीमचा उपयोग फिजिकल लेयर मध्ये करते डिफरंट प्रकारचे टेलिग्राम डिफाइन करते जे मुळात फ्रेम्ससारखे काहीतरी असते नेटवर्क टोपोलॉजीच्या वेगवेगळ्या भागांना सपोर्ट देण्यासाठी डिटेक्टिंग एरर मेकॅनिझम आणि डेटा व्हॅलिडेशन प्रमाणीकरण असते आता यापैकी काही पाप्युलर इंडस्ट्रियल कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहेत जे वापरले जातात त्यासोबतच इतरही ही बरेच प्रोटोकॉल आहे आपण ISA 100 प्रोटोकॉल बद्दल जनरिक आय ओ टी कम्युनिकेशन प्रोटोकॉल संदर्भात चर्चा केली आहे ISA 100 प्रोटोकॉल सिरीज बाबत सुद्धा आपण चर्चा केली आहे त्यावेळी बेसिकली वायरलेस कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आणि जनरल इंडस्ट्रियल वायरलेस कनेक्टिव्हिटी विशेषत लो पावर कनेक्टिव्हिटी लो पावर डिव्हाइसेस करीता सपोर्ट यासाठी आम्ही यावर चर्चा केली आणि हे ISA 100 प्रोटोकॉल च्या मदतीने केले जाऊ शकते हे इंडस्ट्रियल एप्लीकेशन सपोर्ट करते जे त्यातील एक इंटरेस्टिंग पार्ट आहे वायर कनेक्टिविटी साठी ट्रॅक्डिशनली डिफरंट टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे DSL मॉडेम टेक्नॉलॉजी आणि टेलिफोन नेटवर्क साठीचे PSTN टेक्नॉलॉजी वायरलेस कनेक्टिविटी साठी IEC पेअर 62601 WIA PA सॅटॅलाइट ISA 100 आणि LPWAN अशाप्रकारे डिफरंट कनेक्टिविटी प्रोटोकॉल आणि वायर कनेक्टिविटी साठी डिफरंट टेक्नॉलॉजी आहेत या प्रत्येकाकडे आपण अगदी थोडक्यात पाहू डीएसएल मला वाटते की तुमच्यापैकी बरेच जण डीएसएलशी आधीच परिचित आहेत परंतु आता डीएसएलचा जास्त वापर होतं नाही डी एस एल म्हणजे डिजिटल सबस्क्राइबर लाइन आणि ही पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी कन्वेंशनल टेलिफोन एनालॉग टेलिफोन कम्युनिकेशन लाइनमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी खूप पॉप्युलर झाले त्या एनालॉग टेलिफोन कम्युनिकेशन लाइनवर डेटा पाठविण्यासाठी ही पर्टिक्युलर डी एस एल टेक्नॉलॉजी सुरू केली ही डी एस एल टेक्नॉलॉजी व्हॉइस कम्युनिकेशन उदाहरणार्थ टेलिफोन सिग्नल्स टेलिफोन व्हॉइस सिग्नल तसेच डेटा दोन्ही गोष्टी सपोर्ट करू शकते डी एस एल टेक्नॉलॉजीचे दोन पार्ट एडीएसएल आणि एसडीएसएल आहेत DSL हे तेथे असलेल्या पर्टिक्युलर डिव्हाइसनुसार 2 मोड एडीएसएल किंवा एसडीएसएलमध्ये ऑपरेट केले जाऊ शकते तर सामान्यत ते दोघांनाही सपोर्ट देईल तर एडीएसएलचा वापर घरगुती कामांमध्ये कॉमनली केला जातो बेसिकली एडीएसएल मॉडेम बरेच पॉप्युलर होते आजकाल प्रत्यक्षात लोकांकडे देखील ते आहेत पण एडीएसएल आधारित मॉडेम वापरत नाहीत परंतु तरीही हे काय आहे ते जाणून घेणे चांगले आहे कारण काही इंडस्ट्री अजूनही या लेगसी मॉडेम्सचा वापर करीत आहेत एडीएसएल ला एसिमेट्रिक म्हणतात कारण अपलोड स्पीडच्या तुलनेत डाउनलोड स्पीड जास्त असतो एडीएसएल मध्ये अपलोड स्पीड आणि डाउनलोड स्पीड दरम्यान एसिमिट्रिक असते तर एसडीएसएल मध्ये अपलोड स्पीड आणि डाउनलोड स्पीड समान असतो बेसिक डी एस एल डेटा रेट 1 544 Mbps आणि 8 448 Mbps डाउनलोड सरफेस साठी सपोर्ट करतो अॅनालॉग फॉर्मेट मध्ये कोणतेही कॉन्व्हरशन न करता डेटा डिजिटल फॉर्मेट मध्ये ट्रान्समीट केला जातो आणि हे डिजिटल ट्रान्समिशन कम्युनिकेशन साठी वाईड रेंज बँडविड्थ परवानगी देते मॉडेम टेक्नॉलॉजी बरेच पॉप्युलर आहेत मॉडेम म्हणजे मॉड्यूलर डिमोड्यूलेटर जे बेसिकली असे एक डिवाइस आहे जे एन्कोड केलेल्या डेटासह कॅरियर सिग्नल्सचे मॉड्यूलेशन आणि डिमोड्यूलेशन करेल हा डेटा ट्रान्समीटिंग साईडला एनालॉग फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केला जातो आणि रिसीव्ह केलेला एनालॉग डेटा मोडेम द्वारा डिमोड्यूलेटरच्या साईडला डिजिटल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केला जातो मोडेम चे डिफरंट टाइप्स सपोर्ट केले जातात सिंप्लेक्स मॉडेम हाल्फ डुप्लेक्स आणि डुप्लेक्स सिम्प्लेक्स एका दिशेने डेटा ट्रान्समिशन ऑफर करते हाल्फ डुप्लेक्स बायडायरेक्शनल परंतु एका वेळी एक आणि डुप्लेक्स बायडायरेक्शनल आणि त्याच वेळी म्हणजे सायमनटेनिअसली ट्रांसमिशन मोडच्या आधारावर या मॉडेम्सला सिंक्रोनस किंवा एसिन्क्रोनस म्हणून क्लासिफाय केले जाऊ शकते सिंक्रोनस मोड मध्ये कंटिन्यूअस डेटा बीट स्त्रीम हँडल करता येते पण त्यासोबत एक्स्टर्नल क्लॉक पल्स लागते बेसिकली एसिन्क्रोनस मोड मध्ये स्टार्ट आणि स्टॉप बीट पल्स सपोर्ट शिवाय हँडल करावे लागतात सिंक्रोनस मोड मध्ये एक्स्टर्नल क्लॉक पल्स वापरावी लागते तर एसिन्क्रोनस मोड मध्ये एक्स्टर्नल क्लॉक पल्स सपोर्ट नसतो एसिन्क्रोनस मोड मध्ये एक्स्टर्नल क्लॉक पल्स सपोर्ट शिवाय तर सिंक्रोनस मोड मध्ये एक्स्टर्नल क्लॉक पल्स च्या मदतीने सिंक्रोनाइज्डशन केले जाते पुढची PSTN टेक्नॉलॉजी म्हणजे म्हणजे पब्लिक स्वीच टेलिफोन नेटवर्क आपल्या जुन्या टेलिफोन सारखे सिस्टम कलिंग टेक्नॉलॉजी सर्किट स्वीच नेटवर्किंग आधारित ऑपरेट होते त्याच प्रकारे पब्लिक टेलिकम्युनिकेशन सिस्टम वर्क होते अशाप्रकारचे नेटवर्क रिजनल लोकल नॅशनल इंटरनॅशनल स्केल ला फायबर ऑप्टिक केबल टेलिफोन कनेक्शन लाईन सेल्युलर कम्युनिकेशन मायक्रोवेव्ह ट्रान्स मिशन लिंक यांच्या मदतीने रन होते त्यानंतर वन नेक्स्ट वन IEC PAS 62601 WIA PA WIA PA म्हणजे वायरलेस एप्लीकेशन फॉर इंडस्ट्री ऑटोमेशन अँड प्रोसेस ऑटोमेशन इंडस्ट्रियल ऑटोमेशन प्रोसेस ऑटोमेशन साठी ही स्टॅंडर्ड वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी फोकस ऑन इंडस्ट्रियल आय ओ टी 16 आणि IEC स्टॅंडर्ड यांचे व्हरायंट आहे या पर्टिक्युलर प्रोटोकॉल चे एडवांटेज म्हणजे ऍड़ाप्टिव्ह फ्रिक्वेन्सी हॉपिंग सपोर्ट त्यामुळे सिक्युरिटी वाढते डेटा पॅकेटचे एकत्रीकरण आणि व्हेरिएबल राउटींग मेथोडोलॉजी व्हेरिएबल राउटिंग प्रोटोकॉल या विशिष्ट प्रोटोकॉल द्वारे सपोर्ट आहेत सॅटेलाइट कम्युनिकेशन ही एक सुप्रसिद्ध टेक्नॉलॉजी आहे जे ग्लोबल लॉन्ग रेंज डिफरंट पॉईंट मधील कम्युनिकेशन ऑफर करण्यासाठी आहे परंतु हे सॅटेलाइट कम्युनिकेशन डिव्हाइसेस हायर कॉस्ट असतात परंतु कम्युनिकेशनच्या बाबतीत ग्लोबल कव्हरेज देण्यात हे अधिक प्रभावी आहे या डिव्हाइसेसची किंमत जास्त आहे दुसरी अडचण म्हणजे त्या ठिकाणी इतर प्रोटोकॉल आणि वापरात असलेल्या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी पेक्षा खूप जास्त प्रपोगेशन डीले असतो शेवटचे म्हणजे रिपेअरिंग समजा सॅटेलाईट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये काहीही कोणत्याही प्रकारचा डिफेक्ट झाला तर करेक्शन करणे खूप कठीण आहे कारण सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये आपण पृथ्वीवर बेस स्टेशन सॅटॅलाइट स्टेशनला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारचे एरर करेक्शन आणि डायगणोसिस याठिकाणी करणे खूप डिफिकल्ट आहे तर या प्रोटोकॉलचे हे काही रेफरन्सेस आहेत ज्याची आपण या विशिष्ट लेक्चर मध्ये चर्चा केली आहे म्हणूनच मी तुम्हाला डिफरंट रेफरन्सेस वाचण्यासाठी एनकरेज करतो आणि आपण यापेक्षाही अधिक रेफरन्स शोधु शकू या टेक्नॉलॉजी आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण इंडस्ट्रियल कम्युनिकेशन साठी लागणारे डिफरंट प्रोटोकॉल याबद्दल चर्चा केली आपण डिफरंट वायर आणि वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी त्यांच्याशी रिलेटेड प्रोटोकॉल इंडस्ट्रियल इंटरनेट कनेक्टिविटी आणि त्यांचा वापर या गोष्टी समजून घेतल्या आपण पाहिले की केवळ हे इतकेच प्रोटोकॉल नसून आपण अजून एक्सपांड करू शकतो इतर प्रोटोकॉल वापरू शकतो लार्ज नंबर ऑफ प्रोटोकॉल आहेत आपण त्यांचा वापर डिफरंट डिव्हाइसेस कनेक्टिविटी साठी करू शकतो आपण क्लायंट सर्वर मास्टर स्लेव्ह प्रकारचे आर्किटेक्चर ओव्हर ऑल नेटवर्किंग सपोर्ट साठी डिफरंट पार्ट डिफरंट प्रोटोकॉल सर्व प्रोटोकॉल मध्ये कॉमन गोष्टी काय आहे आर्किटेक्चर व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा प्रोटोकॉल डिझाईन करायला हवा इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट उदाहरणार्थ लो लाटेन्सी जिटर हाय रिलायबलएटी इत्यादी गोष्टींसाठी तुमचा स्वतःचा प्रोटोकॉल वापरायला हवा या सर्व गोष्टी इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट केटरिंग साठी खूप महत्त्वाच्या आहेत याप्रकारे आपण लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत